सर्वांना नमस्कार अभियांत्रिकी रेखांकनावरील आपल्या एनपीटीईएल ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण मॉड्यूल क्रमांक 2 लेक्चर क्रमांक 18 मध्ये आहोत आपण कोनिक सेक्शन विशेषतः विशेष वक्र पूर्ण करणार आहोत शेवटच्या वर्गात आपण सायक्लॉइड स्पायरल्स इंवोलूट आणि हेलिक्स नावाची खास वक्रे परिचित झालो आहोत आणि पुढच्या वर्गात आपण या बांधकामाबद्दल शिकण्यासाठी थांबलो होतो तर आजच्या वर्गात आपण सायक्लॉइड या खास वक्र बद्दल शिकणार आहोत सर्वप्रथम आपण हे सायक्लॉइड वक्र कोठे आहे ते पाहू उदाहरणार्थ जर आपण सायकल मोटारीचे चाक पाहिली तर तिथे स्प्रॉकेट आणि गिअर्स आहेत किंवा कोणतीही वाहन अभियांत्रिकी यंत्रणा शेती यंत्रणा आपण उघडत असाल तेथे गिअर्स प्रामुख्याने स्थित असतात तिथे सायक्लॉइड वक्र अगदी सामान्य आहेत सायक्लॉइड वक्र गिअर्सच्या जुळवणीमध्ये अधिक कार्यक्षमता देतात जेणेकरून इतर कोणत्याही प्रकारच्या पृष्ठभागाच्या तुलनेत घर्षणाने होणारे नुकसान कमी होईल ते थोडे गुळगुळीत असतील आणि पृष्ठभागावर अगदी कमी स्लिप असलेल्या शाफ्टच्या अनुरुप शक्ती संक्रमित करतील म्हणून जर आपण काळजीपूर्वक पहात असाल तर मशीन गीअर जिथे हे दात इतर दातांसह जोडले जातात आपण त्या भागाकडे पाहू उदाहरणार्थ हा निळा मशीन गियर आहे हे मशीन गिअर बेस सर्कल किंवा पिच सर्कलच्या आधारे तयार केले जाऊ शकते उदाहरणार्थ जर एखाद्या विशिष्ट त्रिज्यावर आधारित हे मध्यभागी असेल तर आपण उजवीकडे बाजूला जे पहात आहोत तेच हे गियर असल्यास या गीयरच्या मध्य पातळीवर आपण या एका केंद्रास येथून कुठेतरी संबोधित करूया आपण ज्याला बेस वर्तुळ म्हणतो त्या वर्तुळाचा त्रिज्याचा उपयोग करून वर्तुळ तयार करणार आहोत

तर हे बेस वर्तुळ आहे बेस वर्तुळाच्या वर आपल्याकडे हे फ्लॅंक्स आहेत तर याला फ्लॅंक्स भाग म्हणतात इतर रंग वापरूया हा एक फ्लॅंक आहे हा दुसरा फ्लॅंक आहे या दिशेने वरच्या बाजूला दिसेल आणि तळाशी ज्या बाजूस आपल्याला दिसेल जर आपण या वरच्या भागाकडे पहात आहोत तर फ्लॅन्क्सला अड्डेन्डम फ्लॅंक्स म्हणतात आणि खाली असलेल्या फ्लॅंक्सला डिडेन्डम फ्लॅंक्स म्हणतात शिवाय ही वक्र साधारणत सायक्लोइडने बांधली जाते उदाहरणार्थ या बेस वर्तुळावर या फिरत असलेले नारिंगी रंगाचे आणखी एक वर्तुळ विचारात घेऊ या जर या दिशेने फिरत असेल तर आपण हा बिंदू P वक्र निवडूया ज्या दिशेने ते तयार होते किंवा ट्रॅक होते त्याला सायक्लोइड म्हणतात या बेस वर्तुळाच्या वरच्या भागाच्या काही विशिष्ट लांबीपर्यंत आपण त्यास एपिसाइक्लॉईड म्हणतो कारण ते दुसर्या वर्तुळावर फिरत आहे साइक्लॉईड सामान्यत सरळ रेषेवरून रोल करतो त्या बिंदूच्या शीर्षस्थानी आणि या वर्तुळाच्या वरच्या बाजूला फिरत असलेल्या दुसर्या वर्तुळावर एपिसाइक्लॉईड आहे त्याचप्रमाणे खालचा वक्र हायपोसाइक्लॉईडने बनवला आहे तिथे एक रेषा आहे जिथे हा हिरवा रंगाचे वर्तुळ फिरत आहे तो वक्राचा एक भाग आहे ज्या दिशेने तो फिरतो त्याला आपण हायपोसाइक्लॉईड म्हणतो तर गीयर बांधकाम करण्यासाठी सायक्लॉईड्स सामान्य आहेत त्याचप्रमाणे जर आपल्याकडे येथे पेंडुलम इसोकरोनोस पेंडुलम आहे दोरीने जोडलेला पेंडुलम असेल आणि ही दोरी या बिंदूच्या जागी वर जाईल आणि त्या वक्रांवर हा बिंदू वर व खाली जात आहे जर आपण या वक्रांचा मागोवा घेतल्यास सायक्लॉइड बनवतो त्याचप्रमाणे हे देखील एक सायक्लोइड आहे त्याचप्रमाणे जर आपण कमानींकडे आर्किटेक्चरल दृष्टिकोनातून पहात असल्यास वरचा भाग सायक्लॉइड वक्र बनवितो आता भूमितीने सायक्लोइड वक्र कसे तयार करावे सर्वात आधी आपल्याला जनरेटिंग वर्तुळ वापरावा लागेल जो बेस लाईनवर गुंडाळत आहे आपले जनरेटिंग वर्तुळ हे आहे आणि हे या बेस रेषेवर फिरत आहे आणि नंतर आपण बिंदू P स्थानांकित करू या बिंदू P च्या हालचालीचा मागोवा घ्या त्यासाठी आपण असे करतो की हे संपूर्ण वर्तुळ 12 समान भाग करा अशा प्रकारे आपण 12 समान भाग बनवितो आणि आपण त्यांना 1 2 3 4 अशी नावे देऊ एकदा ते पूर्ण झाल्यावर आपण या 1 2 3 4 5 6 बिंदूंना समांतर रेषा काढतो तर तेथून 1 रेषा आपण समांतर रेषा काढतो त्याचप्रमाणे आपण बिंदू 2 पासून पुन्हा 3 4 5 6 वरून पुन्हा 7 8 वरुन समांतर रेषा काढणार आहोत आणि अशाच प्रकारे आपण या बिंदू P ची पुनरावृत्ती करतो त्यानंतर कंपास वापरुन आपण या आडव्या रेषांवर या वक्रचे छेदनबिंदू शोधू म्हणून या वर्तुळाच्या विभाजनानंतर आपण 1 2 3 4 5 6 पासून 12 समान भाग बनवितो आपण आडव्या रेषा काढतो मग ज्या रेषा मध्यभागी जात आहे त्या समान भागात विभाजित करतो 1 2 3 4 5 पासून लंब दिशेने खेचून पहिल्या रेषेवर कंस चिन्हांकित करते उदाहरणार्थ या पहिल्या ओळीवर हा एक चिन्ह निवडा C1 कंस चिन्हांकित करा कंस चिन्हांकित करण्यासाठी C2 निवडा C3 कंस चिन्हांकित करा आणि या गोष्टींमध्ये जोडून झाल्यावर ते सायक्लोइड बनते आलेख पत्रक वापरून क्रमाक्रमाने प्रक्रिया पाहूया प्रथम आपल्याला निवडलेल्या त्रिज्याचे वर्तुळ काढावे लागेल आणि 2πr अंतराची आडवी रेषा काढा तर आपण जनरेटिंग लाइन 2 pi r काढू r आपण 3 सेंटीमीटर घेऊ तर 2 pi r लांबी 2 3 14 3 सेंटीमीटर तर 18 84 क्रमांक वापरायचा आहे आता भूमिती निवडण्याच्या बाबतीत हे नेहमीच अवघड असते तर सहसा आपण जवळपास असलेल्या संख्येसारखे काहीतरी काढतो जसे 20 सेंटीमीटरची रेषा नंतर वर्तुळ तयार करण्यासाठी सममूल्य त्रिज्येचा उपयोग करू तर आपण हे अशाच प्रकारे करू सर्व प्रथम आपण 10 युनिट्सची बेसलाइन बनवू तर येथे सुरू केलेली बेसलाइन येथे संपेल जी 100 मिलीमीटर आहे चला त्या बिंदूला येथे 1 आणि 12 म्हणूया या 100 मिमीला 12 समान भागामध्ये विभागणी करा तर कलती रेषा विभाजित करा आणि त्यास 12 समान विभागणी करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 आता हा बिंदू 12 सोबत जोडून द्या आपल्याला या दिशेने समांतर जावे लागेल तर आपण हे बिंदू चिन्हांकित करू शकतो हे दाखवण्याकरता आपण आपल्याकडे असलेल्या 12 विभागांकडे काळजीपूर्वक जा तर हे बिंदू आहेत त्यांना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 असे चिन्हांकित करा मला असे वाटते की आपण हे 12 केले आहे तर आपण समान संख्येने विभाग वापरू तर ही लांबी आपण मोजणार आहोत तर या लांबीला जे काही आपण 12 समान भाग बनवणार आहोत ठीक आहे आपण ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बिंदूंमध्ये बनवणार आहोत ज्याची नोंद ही P बिंदुपासून सुरू झाली आहे तर चला हा बिंदू P1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 बिंदु म्हणूया जो 100 मिमी आहे तर सममूल्य त्रिज्या 2 pi r 100 मिमी च्या समान असल्याचे आहे त्रिज्या काय हे मोजण्यासाठी आपल्या कॅल्क्युलेटरचा वापर करा तर 100 बाय 2 बाय 3 1416 जे आपल्याला 15 9 मिमी देते आपण वापरु शकू असे अंदाजे वर्तुळ आहे प्रथम 15 ते 16 मिमी चिन्हांकित करा तर ह्या प्रकरणात 16 मिमी लिस्ट काउन्ट आहे अन्यथा आपण मोठे वर्तुळ वापरू शकतो तर आपण कमीतकमी मोजणी वाढवण्याच्या स्थितीत असू आणि लांबीही वाढेल तर या लांबीचा वापर करा P बिंदूपासून एक वर्तुळ काढा या वर्तुळाला 12 समान भागामध्ये विभाजित करा याचा अर्थ असा की 30° कोन हाच आपण वापरु शकतो तर 30 60 90 120 150 180 चिन्हांकित करा या रेषेमध्ये जोडण्यासाठी आपल्या प्रमाणात वापरा 30 डिग्रीच्या रेषेत जोडून घ्या यामध्ये देखील जोडून घ्या तर आपण 12 विभाग बनवितो आपल्याकडे 24 विभाग असू शकतात जेणेकरून अधिक चांगले वक्र ट्रॅक होऊ शकेल आता त्यांना काळजीपूर्वक नाव द्या येथे नेहमी कोठेतरी P दाखवा तर या ओळीवर आपण आता ही रेषा समांतर रेखाटू शकतो कारण वर्तुळ एका ओळीवर गुंडाळत आहे तर ही रेषा आहे ज्यावर ती रोल होणार आहे आणि ही केंद्रे आहेत आता या रेषेवरून लंब काढा आणि या बिंदूमधून जाताना 1 2 3 4 या रेषा तयार करतात त्या मार्गावर जाण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि ते 6 7 8 9 10 11 आणि नंतर 12 रेषेपर्यंत जाते आता आपला बेस गडद करू या ज्यावर आपले वर्तुळ फिरत आहे हे मध्य रेषे आहेत म्हणून C 1 C 2 C 3 आणि अशाच प्रकारे या बिंदूंवर जाणाऱ्या आडव्या रेषा काढू आता हे वक्र आहेत चला या बिंदूंना 1 2 3 4 5 6 म्हणून चिन्हांकित करू या तरकाही आडव्या रेषा काढू प्रथम दुसरी तिसरी तिथे जाईल चौथ्या त्या मार्गाने जातात 5 आणि 7 त्या मार्गाने जातात आणि 6 त्या मार्गाने देखील जातात तर या मार्गावर आपल्याला कंस बनवायचे आहेत तर सर्वप्रथम आपण काय करावे ते आहे कंपाससह आणि वर्तुळ त्रिज्या मध्यभागी C 1 C 2 C 3 म्हणून असलेल्या रेषांवर कंस बनवणे तर सर्वप्रथम आपण शोधू शकू अशी त्रिज्या आहे आता C1 वरून 1 वर कंस बनवतो मग पहिला बिंदू असा आहे दुसरा बिंदू असा आहे की C2 वरुन ते 2 रेषेवर स्थानांकित करू तर तिथे ते शोधा 2 ऱ्या बिंदूपासून येथे वक्र स्थानांकित करतो आणि तिसरा बिंदू तो स्थानांकित करतो आणि चौथा बिंदू त्यास स्थानांकित करतो 5 वा बिंदू एक कंस बनवितो आता 6 व्या बिंदूवर करतो तर मग आपण त्यातून बिंदू जोडून घेऊ आपण सातव्यासाठी पुन्हा 8 व्या 9 वीला 10 वी पर्यंत जाऊ तर 7 8 9 10 रेषा ही आहे तर 10 पासून एक कंस बनवा आणि त्यावरील 11 व पुन्हा त्या टप्प्यात पोहोचू आपण अशा प्रकारे सायक्लोईड तयार करतो पुढील वर्गात आपण स्पायरल्स आणि इंवोलूट कसे तयार करावे याबद्दल शिकू खूप खूप धन्यवाद